ह्यूमन मॉलिक्युलर जेनेटिक्स अभ्यासक्रमाच्या लेक्चरच्या दुसऱ्या आठवड्यात आपले स्वागत आहे मागील आठवड्यात आपण मॉलिक्युलर बायलॉजिच्या सेंट्रल डॉग्माची संकल्पना पाहिली जिथे आपण जेनेटिक्स मटेरियल बद्दल पाहिले कसे कोणते प्रयोग आहेत ज्यामुळे जेनेटिक्स मटेरियल कसे कार्य करते माहिती कशी प्रक्रिया केली जाते आणि तुमच्या जेनेटिक्स मटेरियल मधील दोषामुळे पेशी सिस्टम आणि ऑर्गॅनिजम वर कसे परिणाम होऊ शकतात तर आज आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे आपण ह्यूमन पॉप्युलेशन किंवा फॅमिली कडे कसे पाहतो आणि DNA मधील दोषामुळे होणारा फिनोटाइप आपल्याला समजते कुटुंबाद्वारे चालत असलेले इनहेरिटन्स कोणत्या प्रकारचे आहे कुटुंबातून चालणारे कॅरेक्टर आपण त्यांचा मागोवा घेऊ शकतो कोणत्या प्रकारचे इनहेरिटन्स आहे आणि भविष्यातील पिढीमध्ये अशा रोगांच्या प्रारंभाचा अंदाज लावण्यासाठी आणि त्या क्रोमोझोम्स ची ओळख करण्यासाठी जे दोष असू शकतात आणि अखेरीस जीन्सचे वैशिष्ट्य ओळखण्यासाठी कसे वापरले जाऊ शकते वगैरे तर आपण पेडीग्री एनालिसिस नावाच्या संकल्पनेने सुरुवात करू ज्यामध्ये आपण दिलेल्या रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींशी बोलतो किंवा काही वेळा हा रोग नसू शकतो परंतु एक सामान्य लोकसंख्येपेक्षा फार वेगळा असा फिनोटाइप आणि नंतर कुटुंबात कसे विभक्त होतोत ते पाहू म्हणून याला सहसा पेडीग्री एनालिसिस असे म्हणतात आणि ही अशी संकल्पना आहे तर आपण एका सोप्या संकल्पनेचा विचार करूया फेनोटाइप म्हणजे काय फेनोटाइप असे कोणतेही एखादे गुणधर्म असू शकते जे विशिष्ट लोकांना उर्वरित लोकसंख्येपासून वेगळे करते एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हाताला घट्ट पकडणे जेव्हा तुम्ही तुमचे डोळे बंद करता आणि तुम्ही तुमचे हात पकडता तेव्हा आपल्याला बहुतांश वेळा आढळेल की आपल्याकडे डावा अंगठा उजव्या हाताच्या अंगठ्यावर जाईल हा वाइल्ड प्रकार मानला जातो याचा अर्थ बहुसंख्य लोकसंख्ये मध्ये असे हात घट्ट पकडण्याचे वर्तन असेल परंतु जर तुम्ही ते पर्यायी मार्गाने केले तर आपल्याला ते कठीण वाटेल तुम्ही करून पहा तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि ते हात घट्ट पकडण्याचा प्रयत्न करा तुम्हाला तुमचा उजवा अंगठा डावा अंगठ्यावर ठेवलेला दिसेल तुम्हाला ते अस्वस्थ वाटेल तर तेच या स्लाइडमध्ये इथे दाखवले आहे डावा अंगठा उजव्या अंगठ्या वरील बाजूस एक डॉमिनंट कॅरेक्टर म्हणून मानले जाते आणि उजवा अंगठा डाव्या अंगठ्या वरील बाजूस एक रिसेस्सीव्ह कॅरेक्टर म्हणून मानले जाते परंतु तरीही आपण पाहता की त्या लोकसंख्येमध्ये चांगल्या संख्येने व्यक्ती आहेत ज्यांचे हे कॅरेक्टर आहे हे माहित आहे तेच पुन्हा आपला विश्वास आहे की अशी जीन्स असू शकतात जी अशा कॅरेक्टरशी अंतर्भूत आहेत तर हे असेच एक कॅरेक्टर आहे जे आपण पाहिले आहे हे कदाचित आपण एखाद्या कुटुंबात देखील शोधू शकता आणि अशाप्रकारे आपण त्याला डॉमिनंट किंवा रिसेस्सीव्ह म्हणतो कारण आपण त्यास कुटुंबात शोधू शकतो आणि ते वारशाने मिळत आहे हे अशा कॅरेक्टरच्या संदर्भात आहे जे आपल्या सामान्य जीवनावर अपरिहार्यपणे परिणाम करू शकत नाही हे खरोखर फरक पडत नाही डावा उजवीकडे येतो किंवा उजवा अंगठा डावीकडे येतो जर तुम्ही ठीक असाल तर तुम्ही क्रिकेट खेळू शकता तुम्ही स्वयंपाक करू शकता तुम्हाला माहीत आहे तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता त्याचा पूर्णपणे परिणाम होत नाही परंतु कधीकधी इतर कॅरेक्टर असू शकतात जे आपल्या अस्तित्वावर परिणाम करू शकतात उदाहरणार्थ तुम्ही आंधळे आहात आणि हे तुमच्या जेनेटिक्स दोषामुळे असू शकते जे तुमच्या DNA मध्ये आहेत आणि त्यामुळे तुमच्या जगण्यावर परिणाम होईल किंवा तुम्ही ऐकू शकत नाही ऐकू येत नाही किंवा आपल्याला कुटुंबात पुन्हा चालणाऱ्या इतर समस्या येऊ शकतात कारण हे असे दोष DNA मधील दोषातून उद्भवतात म्हणून DNA एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रसारित होतो आपण ते कुटुंबात शोधू शकतो तर आपण ते खरोखर कसे करतो चला क्लासिक पद्धतीने पाहू कदाचित तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकात जे काही अभ्यास केले असेल आतापर्यंत आपण मेंडेलियन जेनेटिक्स बद्दल बोललो आणि बऱ्याचदा आपण मानवातील काही विकारांना मेंडेलियन कॅरेक्टर म्हणतो कारण मेंडल यांनी जे काही नियम प्रस्तावित केले ते बर्याच जीन्स आणि फेनोटाइपला लागू होतात जे आपण मानवामध्ये पाहतो त्यापैकी एक अर्थातच लॉ ऑफ डॉमिनन्स आहे ज्यामध्ये तो सुचवतो की एक विशिष्ट गुण दुसऱ्यावर प्रभावी आहे आणि जर आपल्याला आठवत असेल की त्याने त्या हायपोथेसिसला सिद्ध करण्यासाठी काही वनस्पती आणि विशिष्ट कॅरेक्टरचा वापर केला आहे आणि आपण त्याला नियम म्हणतो कारण आता बहुतांश जीन्स त्याचे पालन करतात आणि उदाहरणार्थ इथे जे दाखवले आहे ते फुलांचा रंग आहे आपण असे गृहीत धरू की नारिंगी किंवा लाल रंगाचे फूल पिवळ्या फुलावर डॉमिनंट आहे आणि आपण बघू शकतो की आपण पहात असलेले प्रमुख फिनोटाइप केशरी रंग विशिष्ट जीनोटाइपमुळे आहे का उदाहरणार्थ तो रंग हेटेरोझायगस स्थितीमुळे आहे का फक्त एक एलील डॉमिनंट आहे दुसरा एक रिसेस्सीव्ह आहे किंवा तो डॉमिनंट एलीलसाठी एक होमोझायगोस आहे म्हणजेच दोन्ही एलील्स डॉमिनंट फेनोटाइप साठी आहेत आपण टेस्ट क्रॉस म्हणून ओळखली जाणारी चाचणी करून हे तपासू शकतो जे एक उत्कृष्ट उदाहरण आहे तुम्ही तुमच्या जेनेटिक्सचा अभ्यास केला असेलच आपण एक रोपटे किंवा वनस्पती दुसऱ्या रोपट्यासह क्रॉस केल्यास ते आपल्याला पिवळ्या रंगाचे फूल देते जे एक रिसेसिव्ह फेनोटाइप आहे म्हणून आपण अशी अपेक्षा कराल की जीनोटाइप मध्ये एक एलील असेल जे रिसेस्सीव्ह फेनोटाइपसाठी होमोझायगोस आहे म्हणून जर आपण क्रॉस केले तर आपण पाहू शकतो की परिणामी F1 काय असेल परिणामी फेनोटाइप काय असेल आपल्याकडे दोन भिन्न परिस्थिती असू शकतात आपण गृहीत धरू कि डॉमिनंट फेनोटाइप हे वाइल्ड प्रकारासाठी एक हेटेरोझायगस स्थिती किंवा होमोझायगोस स्थितीमुळे आहे आपण इथे दाखवल्याप्रमाणे अपेक्षा करू शकतो तर हे सर्व F1 चे असेल किंवा डॉमिनंट फिनोटाइप प्रदर्शित करेल ज्याची आपण अपेक्षा कराल जर आपण निवडलेली वनस्पती डॉमिनंट एलीलसाठी होमोझायगस असेल परंतु तुम्ही उदाहरणार्थ 50 50 प्रोजेनी ची अपेक्षा कराल जी डॉमिनंट फेनोटाइप आणि रिसेसिव्ह फेनोटाइप दोन्ही दर्शवित असेल जर ती वनस्पती डॉमिनंट वनस्पती जीनोटाइप असलेली जी डॉमिनंट एलीलसाठी हेटेरोझायगस आहे तर हे त्याचप्रमाणे आपण ते प्राणी आणि इतर अनेक प्रजातींसाठी करू शकतो परंतु मानवांच्या बाबतीत हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही कारण इथे हे आहे लग्न म्हणजे ज्याला तुम्ही मेटींग म्हणता ते इतर अनेक घटकांवर अवलंबून असते कोणत्याही गोष्टीच्या चाचणीसाठी आवश्यक नसते तर इथे साधारणपणे आपण काय करतो जे घडले त्यावरून आपण अनुमान काढतो आपण कोणत्याही गोष्टीची चाचणी करू शकत नाही परंतु सामान्य विवाह आणि मेटींग वगैरे मध्ये काय घडले आहे याचा अंदाज लावतो तर याला पेडीग्री एनालिसिस असे म्हणतात कुटुंबातील एका व्यक्तीशी बोलून आणि कुटुंबातील इतर सदस्य कोण आहेत आणि विशिष्ट फेनोटाइप असलेले सदस्य कोण आहेत आणि त्यांचा इतिहास वैद्यकीय इतिहास वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करून कोण कोणाशी लग्न करते किती मुले आणि हे पेडीग्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटकांसाठी तुम्ही एकत्र केलेली माहिती आहे तर हे खरोखर कसे मदत करते या चित्रात पाहूया जे भारतातील अत्यंत प्रसिद्ध कुटुंबास रिप्रेझेन्ट करते नेहरू गांधी कुटुंब तर आपल्याकडे इथे दोन पंतप्रधान मंत्री आणि राजकारणी प्रत्येकजण या विशिष्ट छायाचित्रात आहे तर हे काय आहे हे चित्र दर्शवते की आपल्याकडे कुटुंबातील महत्त्वाचे सदस्य आहेत परंतु ते एकमेकांशी कसे संबंधित आहेत हे खरोखर स्पष्ट करत नाही जर तुम्ही कुटुंबाचा विस्तार केला तर ते कुटुंबातील सर्वात प्रमुख सदस्य आहेत तर ते सुरू होते देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू पासून आणि त्यांची पत्नी आणि पुढची पिढी पुन्हा सर्वात शक्तिशाली पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांचे पती फिरोज गांधी आणि पुढच्या पिढीमध्ये तुमच्याकडे राजीव गांधी आहेत जे त्यावेळी पंतप्रधान होते संजय गांधी आणि त्यांची पत्नी वगैरे तर हे सहजपणे आपण पाहू शकतो की तिथे सदस्य आहेत परंतु ते खरोखर कसे दिसतात की ते कोणत्या मार्गाने जोडलेले आहेत तर हे आपण करतो त्यांना जोडण्याच्या मार्गाने आपण पेडीग्री बनवू शकू तर उदाहरणार्थ इथे राहुल आणि प्रियंका गांधी यांचे बायो लॉजिकल पॅरेंट सोनिया गांधी आणि राजीव गांधी आहेत त्याचप्रमाणे आपण वर जाऊ शकतो वगैरे आपण पदानुक्रमात पिढीमध्ये जाऊ शकतो आणि प्रत्येकजण एकमेकांशी कसा संबंधित आहे हे आपण सांगू शकाल तर हे कुटुंबाला जोडण्याचा आणि ते एकमेकांशी कसे संबंधित आहेत हे स्पष्ट करण्याचा एक मार्ग आहे तीच गोष्ट केली जाते काही विशिष्ट चिन्हे वापरून आपण कुटुंबातील विविध सदस्यांचे त्यांच्या पिढीचे ते कोणत्या प्रकारे संबंधित आहेत इत्यादींचे रिप्रेसेंटेशन करण्याचा प्रयत्न करतो आणि उजव्या बाजूला हेच दाखवले जाते तर तुमच्याकडे चिन्हे आहेत आपण छायाचित्रांसह चिन्हांची जागा घेतली आहे पुन्हा ते त्याच कुटुंबाचे रिप्रेसेंटेशन करते आणि आपण दाखवू शकतो तर वंशावळ म्हणजे काय हे चित्रित करण्याचा हा एक मार्ग आहे आपण ते खरोखर कसे करता ते पाहूया म्हणून तुम्ही व्यक्तींशी बोलता आणि पेडीग्री तयार करता कारण तुम्ही आधीच्या पिढीतील प्रत्येक सदस्याशी संवाद साधत नसाल उदाहरणार्थ ग्रेट ग्रँड पॅरेंट आता हयात नसतील पण तरीही तुम्ही त्यांच्या मुलांशी किंवा इतर नातेवाईकांशी बोलू शकाल आणि त्यांचा कोणत्या प्रकारचा फेनोटाइप होता हे समजू शकाल ते सामान्य होते का त्यांच्या इतर कोणत्या कंडिशन्स होत्या ज्या खरोखरच वंशावळ बांधण्यात मदत करतात तर आपण या प्रकारचे रेकॉर्डिंग खरोखर कसे करता ते पाहूया तर मी म्हटल्याप्रमाणे तिथे काही चिन्हे आहेत त्यापैकी काही आधीच दर्शविले आहेत मी आपल्याला काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे उदाहरणार्थ स्क्वेर हे पुरुषाचे आणि जर तुम्ही असे सर्कल बनवले तर ती व्यक्ती स्त्रीचे प्रतीक आहे तर ही दोन लिंग आहेत जी आपण हे चिन्हे वापरून दर्शवतो स्क्वेर पुरुष एक सर्कल स्त्रीचे प्रतीक आहे कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीची ओळख प्रकट करू इच्छित नाही किंवा जेव्हा कोणीतरी आईच्या गर्भात विकसित होत असतानाही मरण पावला तेव्हा आपल्याला लिंग माहित नाही तर जेव्हा आपल्याला लिंग बद्दल माहिती नसते किंवा जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीचे लिंग प्रकट करायचे नसते तेव्हा तुम्ही हे विशिष्ट चिन्ह वापरू शकता म्हणजे त्या व्यक्तीचे लिंग काय आहे हे खरोखर दर्शवत नाही त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे हे चिन्ह असेल मग ते स्क्वेर किंवा सर्कल असेल आणि ते भरलेले नसल्यास उघडे असल्यास हे सूचित करते की ते वाइल्ड प्रकाराचे रिप्रेसेंटेशन करतात म्हणजे ते नॉर्मल आहेत आपण त्या विशिष्ट पेडीग्रीत दाखवण्याचा प्रयत्न करत असलेल्या फेनोटाइप ते व्यक्त करत नाहीत परंतु दुसरीकडे जर तुम्ही असे भरले असेल तर ते दर्शवतात की या त्या व्यक्ती आहेत ज्यांनी विकसित केले किंवा जे फेनोटाइप प्रदर्शित करतात मी सांगितल्याप्रमाणे हे फेनोटाइप असे असू शकतात आपल्याला डाव्या हाताचा अंगठा उजवीकडे पकडणे हे आपल्यास माहित आहे हा एक फिनोटाइप आहे जो आपण पहात आहात किंवा तो एक रोग असू शकतो बाधित व्यक्ती तर हे पेडीग्रीपरंपरेने कसे मिळत आहे यासंदर्भात आपण एका विशिष्ट पेडीग्रीत काय दाखवण्याचा प्रयत्न करीत आहात यावर अवलंबून आहे मी म्हटल्याप्रमाणे मल्टि जनरेशन फॅमिली असू शकते तुमच्या कुटुंबात चार पिढ्या असू शकतात आणि त्या चार पिढ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आज जिवंत नसतील पण आपल्याला ते आपल्या पेडीग्रीत दाखवायचे आहे तर आपण क्रॉस लावून हे दर्शवू शकतो पुरुष किंवा स्त्री त्या विशिष्ट व्यक्तीला जो दर्शवेल की जेव्हा तुम्ही पेडीग्रीचे रेकॉर्डिंग केले तेव्हा ते आता जिवंत नाहीत तर तुम्ही हे असे करता तिथे आणखी काही चिन्हे आहेत आतापर्यंत आपण डाव्या बाजूला ज्याची चर्चा केली आहे ते म्हणजे ती व्यक्ती आणि त्यांची स्थिती आहे परंतु आता आपण ते एकमेकांशी कसे संबंधित आहे हे दाखवणार आहोत साधारणपणे जेव्हा तुम्ही दोन व्यक्तींमध्ये रेषा काढता तेव्हा साहजिकच ती पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये असते जी मेटींग दर्शवते की ते बायो लॉजिकल पॅरेंट आहेत कधीकधी अशा दोन ओळी असू शकतात ज्या सूचित करतात की या दोन व्यक्ती संबंधित आहेत उदाहरणार्थ कझिन्स चुलत भाऊ दरम्यान लग्न उदाहरणार्थ मी लग्न करत आहे आपल्याला माहीत आहे माझ्या आत्याच्या मुलीशी लग्न केले आहे उदाहरणार्थ त्यास कॉन्सन्ग्यूनिटी म्हणतात म्हणजे ते आनुवंशिकदृष्ट्या अधिक जवळ असल्याचे सुचवणारे एकरूपता दर्शवते हे नातेवाईकांमधील लग्न आहे आता तुम्ही दुसऱ्या पिढीचे रिप्रेसेंटेशन कसे करता म्हणून जर तुमच्याकडे वर एक रेषा असेल आणि ती वर जोडलेली असेल तर हे दर्शवते की या दोन व्यक्ती भावंड आहेत हे भाऊ असू शकतात बहिणी असू शकतात किंवा भाऊ आणि बहीण असू शकतात जसे इथे दाखवले आहे आपल्याकडे जुळी मुले देखील असू शकतात ते एकाच वेळी जन्माला येतात आणि ते दोन प्रकारचे असू शकतात एकतर ते जुळे भाऊ आहेत पण एकसारखे नाहीत ते तुमच्या भावासारखेच आहेत तुम्ही 50 समानता सामायिक केली आहे आणि एकाच वेळी दोन भिन्न भ्रूण वाढल्यामुळे त्याचा परिणाम होतो म्हणूनच ते एकमेकांपेक्षा वेगळे आहेत म्हणजे या प्रकारच्या रेषेद्वारे दर्शविले जाते एकाच जन्माच्या वेळी आपल्याला दोन व्यक्ती आहेत किंवा तुम्ही जुळ्या भावाला असे संबोधू शकता जे समान गर्भामुळे एकसारखे आहेत समान भ्रूण वाढत होते दोन मध्ये विभागले गेले आणि प्रत्येक अर्धा दोन नवीन व्यक्तींमध्ये विकसित झाला ते जेनेटिक्सदृष्ट्या एकसारखे आहेत एकसारखे दिसतात आणि असेच आहेत आणि ते एकसारखे भाऊ किंवा बहिणी आहेत आणि ते इथे एका ओळीने दर्शविले आहे जसे आपण इथे पहाल आता अशा काही परिस्थिती आहेत ज्यात गर्भाचा गर्भपात होतो किंवा तो मिसकॅरीएज होतो जेणेकरून आपण एका छोट्या चिन्हाद्वारे आणि क्रॉसद्वारे दर्शवतो कारण ते टिकले नाहीत तर ही काही चिन्हे आहेत जी आपण वंशावळ ओळखण्यासाठी वापरतो आणखी दोन हे खूप महत्वाचे आहे याला तुम्ही इंडेक्स केस किंवा प्रोबँड म्हणता कारण असे गृहीत धरून की तुम्ही जेनेटिक कौन्सलर आहात आणि एक कुटुंब आहे जे कुटुंबात येऊ शकणाऱ्या विकारावर काही इनपुट घेण्यासाठी तुमच्याकडे येते एका विशिष्ट व्यक्तीमुळे ज्याला फेनोटाइप असू शकतो त्यामुळे आपल्याला या कुटुंबाची माहिती मिळेल तर तुम्ही त्या व्यक्तीशी त्यांचे पालक त्यांचे भाऊ बहिणी आणि आजोबा आणि इतरांशी बोलाल तर एका विशिष्ट व्यक्तीमुळे आपल्याला संपूर्ण कुटुंबाची माहिती मिळते तर ते इथे या एरोने दर्शविले आहे म्हणून त्याला इंडेक्स केस किंवा प्रोबँड असे म्हणतात तर ही चिन्हे आहेत जी आपण वंशावळ दर्शविण्यासाठी किंवा वंशावळ बांधण्यासाठी वापरतो आता आपण असे करू तर मी आता तेच गांधी नेहरू कुटुंब इथे वापरलेल्या सर्व चिन्हांसह दाखवले आहे आपण दाखवत आहोत की तुमच्याकडे जवाहरलाल नेहरू कमला नेहरू आता जिवंत नाहीत पुढील पिढी फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी आहेत इंदिरा गांधी नेहरू आणि कमला नेहरू यांची मुलगी आहेत आणि पुन्हा त्या आता हयात नाहीत आणि तुमच्या पुढच्या पिढीचे राजीव गांधी सोनिया यांच्याशी आणि संजय गांधी मेनका गांधी यांच्याशी लग्न झाले आहे आणि तुमच्याकडे पुढील पिढी आहे म्हणून आपण सहजपणे चित्रित करू शकता आणि कदाचित आपण आपल्या विनामूल्य वेळेत आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी वंशावळ काढू शकतो शक्य तितके मोठे तुम्ही पेपर एकत्र करू शकता आणि सराव करण्याचा प्रयत्न करू शकता हे खरोखरच आपल्याला समजण्यास देखील मदत करेल की शक्यतो तुमच्या कुटुंबात आपल्याला दिसणारे काही फेनोटाइप कसे वेगळे केले जातात जे काही अभ्यास करण्यास मदत करतील जे आपण थोड्या वेळाने करणार आहोत तर या प्रकारच्या आकृत्या जाणून घेण्यासाठी तुम्ही वेळ का घालवावा सर्कल आणि लाईन्स आणि स्क्वेर आणि त्यांना भरणे आणि त्यांना क्रॉसिंग करणे आणि तत्सम तर कुटुंबाचे रिप्रेसेंटेशन करण्याचा हा मार्ग आहे अन्यथा एकाच वेळी आपण समजू शकतो की प्रत्येकजण कसा संबंधित आहे आणि आपण एक विशिष्ट फेनोटाइप ते कसे विभक्त केले आहे ते दर्शवू शकतो म्हणून कोणत्याही पेडीग्रीत जेव्हा तुम्ही असे चित्र काढता जेव्हा तुमच्याकडे उदाहरणार्थ भरलेले किंवा न भरलेले दिलेल्या वंशामध्ये तुम्ही फक्त एक विशिष्ट फेनोटाइप दाखवणार आहात उदाहरणार्थ तुम्ही हाताबद्दल बोलत आहात जसे तुम्ही हात पकडता तेव्हा डावा अंगठा उजवीकडे येतो तर हा एक फेनोटाइप आहे तर एका मध्ये दिलेल्या पेडीग्रीत तुम्ही फक्त ते विशिष्ट वैशिष्ट्य दाखवणार आहात तुम्ही त्याच पेडीग्रीत बोलू शकत नाही की ते त्यांची जीभ फिरवू शकतील की नाही याबद्दल बोलू शकत नाहीत ते गुंतागुंतीचे बनते म्हणून आपण फेनोटाइपचे रिप्रेसेंटेशन करणारी दुसरी पत्रक वापरू इच्छित असाल परंतु त्याच वंशासाठी आपण ते करू शकतो पारंपारिकपणे एका वंशावली चार्टमध्ये तुम्ही फक्त एक फेनोटाइप दाखवणार आहात कारण त्यामुळे आपल्याला ते फेनोटाइप कसे वेगळे करत आहे हे समजणे सोपे होते तर आपण खरोखर पेडीग्री कसे नोंदवता आपण चिन्हांबद्दल बोललो इतर चिन्ह जे खरोखर संबंधिततेचे स्पष्टीकरण देतात ते कोणत्या प्रकारे संबंधित आहेत परंतु आपल्याला एखाद्या व्यक्तीची ओळखही करावी लागेल म्हणून आपण संबंध वापरून पुन्हा सांगू शकत नाही तर एक आपल्याला डाव्या बाजूला दाखवण्याचा सोपा मार्ग माहित आहे पिढी ओळखण्यासाठी रोमन अंक वापरा आणि व्यक्ती ओळखण्यासाठी अरबी अंक वापरा उदाहरणार्थ दुसऱ्या पिढीतील व्यक्ती 3 4 वगैरे तिसरी पिढी वगैरे तर आपण कोणत्या व्यक्तीबद्दल बोलत आहात याचा संदर्भ घेणे आपल्यासाठी सोपे आहे तर या प्रत्येकामध्ये तुम्ही पाहू शकता की ही व्यक्ती तुम्ही याला विवाहित म्हणून संबोधता कारण तिचा या कुटुंबाशी जेनेटिकली संबंध नाही परंतु तिने या व्यक्तीशी लग्न केले आहे जे मागील पिढीशी संबंधित आहे त्याचप्रमाणे इथे त्याचप्रमाणे इथे पण तुम्ही ते दर्शवता तुम्ही ते अशा प्रकारे करता तर आपण खरोखरच या प्रकारे वंशावळ तयार करतो हे थंब रूल्स आहेत कारण तुम्ही त्याचे पालन करता कारण कोणीही पुन्हा तुमच्या पेडीग्रीकडे पाहू शकतो तुम्ही काय समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहात हे समजू शकतो तर ही मानक चिन्हे आहेत चला एका फेनोटाइपसाठी वंशावळ काढण्याचा प्रयत्न करूया ज्याची आपण आधीच चर्चा केली आहे जी पॉलीडॅक्टिली आहे आपण म्हणालो की हा एक डॉमिनंट विकार आहे म्हणजे आपल्याला सहावे बोट असू शकते हे एका जीन्सतील दोषामुळे आहे आणि ते एक डॉमिनंट फिनोटाइप आहे जर माझ्यामध्ये दोष असेल तर माझ्याकडे सहावे बोट असेल पण ते असामान्य आहे कारण ते वाइल्ड प्रकारात दिसत नाही आपल्यापैकी बहुतेकांच्या हातात पाच बोटे आहेत परंतु काही व्यक्ती अत्यंत दुर्मिळ स्थितीत आहेत त्यांच्याकडे सहावे बोट आहे तर आपण कसे काढाल मी हे असे गृहीत धरतो की मी एक व्यक्ती आहे ज्याला सहावे बोट मिळाले आहे मी माझी वंशावळ काढणार आहे तर मी काय करू मी स्वतः मुलाखत घेईन आपण असे गृहीत धरूया की मी इथे आहे हा मी आहे आणि मी संपूर्ण कुटुंब स्वतःपासून सुरू करत आहे इंडेक्स किंवा प्रोबँड आहे तर माझ्याकडे सहा बोटे आहेत म्हणून मी बाधित व्यक्ती आहे मी फेनोटाइप व्यक्त केला आहे तर मी खरोखर माझे कुटुंब कसे तयार करू मी प्रथम विचारतो की माझे किती भाऊ आहेत तर मी माझ्या कुटुंबात चौथा आहे मला दोन भाऊ एक बहीण आहे म्हणून मी असे बांधतो ते सर्व पाच बोटांनी सामान्य आहेत त्यापैकी कोणालाही सहा बोटे नाही आणि अर्थातच मी माझ्या पालकांबद्दल बोलत आहे तर हा एक डॉमिनंट विकार आहे साहजिकच मला माझ्या आईवडिलांपैकी एकाकडून वाईट जीन मिळाला असेल तर माझ्या आईलाही सहा बोटे आहेत असे गृहीत धरू म्हणून मी माझ्या आईशी बोलेन की तिच्या कुटुंबात हे इतर कोणाकडे आहे का आणि मला समजले आणि तिच्या भावालाही सहा बोटे होती मग मी विचारले की तिच्या पालकांकडे आहे का असे दिसते की माझ्या आजोबांनाही सहा बोटे होती आणि त्यांची बहीण म्हणजे माझ्या दोन पिढ्या मागे आहेत आपल्याला माहित आहे की तुम्ही त्याबद्दल बोलू शकता तीला होते तर तुम्ही लोकांशी बोलून अशा प्रकारे वंशावळ निर्माण करू शकता तर हे स्पष्ट करेल की सहाव्या बोटाचा हा विशिष्ट फेनोटाइप देणारा जीन शक्यतो कुठून आला त्यामुळे कुटुंब तयार करण्याचा हा एक मार्ग आहे प्रश्न हा आहे की हे आपल्याला कसे मदत करते तर या पेडीग्री विश्लेषणाचा एक फायदा असा आहे की आपल्याला समजेल की आपल्याला कोणत्या क्रोमोझोम मध्ये दोष आहे ज्याचा परिणाम म्हणजे सहाव्या बोटाचे उदाहरण पेडीग्रीचे विश्लेषण आपल्याला खरोखर या जीन्सच्या शोधाशी सुरुवात करण्यास मदत करते म्हणजे ते कुठे आहे चला पाहूया तर ते खरोखर कसे मदत करते असे गृहीत धरूया की आपण ज्या कुटुंबांबद्दल बोलत आहोत त्यापैकी हे एक आहे आणि हा वारसा इथे आपण त्याला ऑटोसोमल डॉमिनंट म्हणतो तुम्ही याला ऑटोसोम म्हणता कारण तुम्ही असे मानता की जीन्समध्ये दोष आहे ज्यामुळे या फेनोटाइपचा परिणाम क्रोमोझोम पैकी एकामध्ये होतो म्हणजेच ऑटोसोम याचा अर्थ असा की X आणि Y 22 जोड्या वगळता इतर प्रत्येक क्रोमोझोम आहे आणि तुम्ही त्याला डॉमिनंट म्हणता कारण तुम्ही मॉडेलमध्ये आपल्याला अंदाज येईल की तुमच्याकडे असलेल्या जीन्सच्या दोन प्रतींपैकी एक डिफेक्टीव्ह असली तरी तुमच्याकडे फेनोटाइप असेल म्हणूनच तुम्ही याला डॉमिनंट फिनोटाइप म्हणता चला आपण बघूया ही वंशावळ दाखवली आहे आपल्याला हे सांगण्यास खरोखर कशी मदत होते की दोष ऑटोसोमवर आहे आणि आपल्याला दिसणारा फेनोटाइप हा डॉमिनंट आहे की नाही कारण आपल्याला खरोखर जीन्स कुठे आहे हे माहित नाही म्युटेशन्स कोठे आहे हे आपल्याला माहित नाही आपल्याला कोणत्या प्रकारचे म्युटेशन्स माहित नाही काहीही नाही तुम्ही फक्त त्या व्यक्तीशी बोललात आणि असे गृहीत धरू की ती व्यक्ती इथे कोणीतरी आहे तुमचा मित्र म्हणा आणि अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण कुटुंबाबद्दल माहिती मिळाली आणि तुम्ही हे प्लॉट केले आणि आपल्याला विचारायचे आहे की वारसाची पद्धत काय आहे ऑटोसोमल डॉमिनंट वारश्यात तुम्ही काय पाहू शकता की एखाद्या बाधित व्यक्तीला सामान्यत किमान एक बाधित पालक असतो मॉडेलसह जा आपल्याला पालकांपैकी एकाकडून कमीतकमी एक डिफेक्टीव्ह एलील वारसा मिळाला पाहिजे फेनोटाइप दर्शविण्यासाठी एक देखील पुरेसा आहे म्हणून आपण इथे पाहू शकतो की तिच्या आईवर परिणाम झाला आहे त्याचप्रमाणे तुम्ही कोणतीही व्यक्ती घ्या उदाहरणार्थ त्याचे किंवा तिचे वडील बाधित होतात त्याचप्रमाणे तिची आई बाधित होते आणि तत्सम आणि जर तुम्ही याकडे लक्ष दिले तर इथेही त्या प्रत्येकाला आपल्याला असे आढळले आहे की बाधित असलेल्या प्रत्येकाच्या पालकांपैकी एक इथे ती व्यक्ती देखील बाधित आहे तेच तुम्ही दाखवत आहात बाधित व्यक्तीला सहसा किमान एक बाधित पालक असतो दोन्ही पैकी एका तरी लिंगावर परिणाम होतो कारण ऑटोसोम पुरुष आणि स्त्री दोघांमध्येही असतात आणि त्याचप्रमाणे हे दोघांमधूनही संक्रमित होतात आपण पाहू शकतो की पुरुष स्त्री दोघेही बाधित आहेत स्त्री किंवा पुरुष द्वारे प्रसारित दोन्ही शक्य आहेत कारण ते ऑटोसोम आहे आणि संभाव्यता काय आहे जर एक बाधित आणि एक अबाधित पालक असलेल्या मुलास पुढील मुलासाठी बाधित होण्याची 50 शक्यता आहे कारण दोन पालकांपैकी एकामध्ये हेटेरोझायगस अवस्थेत म्युटंट एलील आहे तर त्या व्यक्तीचे प्रत्येक गॅमेट बाधित एलील वाहून नेण्याची 50 शक्यता असते म्हणूनच बाधित फेनोटाइप असण्याची 50 शक्यता आहे तर हे ऑटोसोमल डॉमिनंट वारसासाठी आहे चला जीनोटाइप कसा दिसेल ते पाहू हे मी तिथे प्लॉट करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही इथे पाहू शकता तुम्ही डॉमिनंट म्हणता कारण आपल्याला माहिती आहे की ही व्यक्ती फेनोटाइप व्यक्त करेल जरी एक एलील बदलली असेल आणि त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता की इथे प्रत्येकाला एक एलील आहे जो डॉमिनंट आहे जो इथे कॅपिटल A ने दर्शविला गेला आहे आणि ते म्हणजे प्रत्येक बाधित व्यक्तीमध्ये एलील उपस्थित आहे आणि तुम्ही हे दाखवू शकता की कॅपिटल A सह प्रभावशाली एलील बाधित पालकांकडून आले आहे म्हणजे असे आहे की तुम्ही ते खरोखर शोधू करू शकता तर दिलेल्या फेनोटाइप हा डॉमिनंट फेनोटाइप आहे की नाही हे ओळखण्यासाठी किंवा अंदाज दाखवण्यासाठी हे असे मॉडेल आहे जे आपण वापरु शकतो ऑटोसोमल रिसेसिव्ह इनहेरिटन्स कसा दिसू शकतो याचे उदाहरण पाहू इथे एक वंशावली आहे जी ऑटोसोमल रिसेसिव्ह स्थितीमुळे उद्भवलेल्या फेनोटाइपचे रिप्रेसेंटेशन करते आणि डॉमिनंट स्थितीच्या तुलनेत आपल्याकडे एक पिढी असू शकते ज्यात व्यक्तीकडे फेनोटाइप नसू शकते याचे कारण इथे दिले जात आहे म्हणून सामान्यत जर आपण पेडीग्री परंपरेने पाहिले की ऑटोसोमल रीसेसिव्ह कॅरेक्टर वारसाहक्काने मिळत असेल तर आपल्याला आढळेल की बाधित लोक सहसा अबाधित पालकांच्या पोटी जन्माला येतात आणि बऱ्याचदा आपल्याला पालकांमध्ये कॉन्सन्ग्यूनिटी आढळेल जसे की इथे तुम्ही दोन लाईन्स दाखवत आहात कारण ते संबंधित आहेत कारण ते समान पेडीग्री सामायिक करतात जसे आपण इथे पाहू शकता तर तेच इथे दाखवले आहे आणि बाधित लोकांचे पालक सहसा असिम्प्टोमॅटिक असतात त्याचप्रमाणे तुम्ही इथे पहाल हे बाधित व्यक्ती आहे त्यांचे पालक दाखवत नाहीत परंतु मागील पिढीमध्ये तुमच्याकडे एक व्यक्ती असू शकते जी फेनोटाइप दर्शवत आहे इथे चित्रित केल्याप्रमाणे पालकांच्या कॉन्सन्ग्यूनिटीचे प्रमाण वाढले आहे पुन्हा हे एकातरी लिंगावर परिणाम करेल कारण ते ऑटोसोमल आहे जी जीन विकार निर्माण करत आहे किंवा जीनमध्ये दोष निर्माण करत आहे ती 22 ऑटोसोमपैकी एकावर स्थित आहे जन्मानंतर आपण असे म्हणू की समजा या व्यक्तीकडे फेनोटाइप होता आणि जर ते आणखी एका मुलासाठी नियोजन करत असतील तर त्या मुलाची संभाव्यता काय आहे उदाहरणार्थ पाचव्या मुलाकडे समान फिनोटाइप असेल तर बाधित मुलाच्या जन्मानंतर त्यानंतरच्या प्रत्येक मुलास 25 संधी असते कारण फिनोटाइप असण्यासाठी आपल्याकडे दोन्ही एलील्स जीन्सचे म्युटंट रूप धारण करणारे असणे आवश्यक आहे तरच तुम्ही दाखवाल आणि जर आपल्याला मेंडेलियन पुनेट स्क्वेअर आठवत असेल जसे की जर तुम्ही प्लॉट केले तर आपल्याला ते 1 3 असल्याचे निदर्शनास येईल तर म्हणूनच ते 25 आहे आपण थोड्या वेळाने या गोष्टीवर परत येऊ तर रोगामध्ये ऑटोसोमल रिसेसिव्ह स्थिती कशी संक्रमित होईल याचे हे उदाहरण आहे तुम्ही फक्त जीनोटाइप प्लॉट करा तर आपण अधिक सहजपणे समजू शकतो आणि आपण कॉन्सन्ग्यूनिटी बद्दल बोलतो इथे आपण हे पहाल की ही एकमेकांमधील कॉन्सन्ग्यूनिटी आहे हे नातेवाईकांमधील मेटींग किंवा विवाह आहे आणि इथे दोन्ही व्यक्ती म्युटंट एलीलसाठी हेटेरोझायगस आहेत चला आपण गृहित धरू की a फिनोटाइप मध्ये आणि हे लहान a एलील दोन्ही पालकांचे योगदान आहे म्हणून तुमच्यात होमोझायगॉसिटी आहे ती व्यक्ती फेनोटाइप दर्शवत आहे आणि जर तुम्ही पालकांकडे परत गेलात तर त्यांचे पालक देखील म्युटंट एलीलसाठी हेटेरोझायगस होते आणि हे म्युटंट एलील प्रत्यक्षात त्यांच्या पालकांकडून आले होते हे दोघेही हेटेरोझायगस आहेत आणि दुर्दैवाने या व्यक्तीमध्ये आपण पाहू शकतो की म्युटंट एलीलने फेनोटाइपमध्ये योगदान दिले आहे तर इथून म्युटंट एलील कुटुंबात सह विभक्त होते आणि त्यांना फेनोटाइप मिळण्याची संधी दिली तर हे ऑटोसोमल रिसेसिव्ह स्थितीचे उदाहरण आहे तर चला ऑटोसोम्सच्या पलीकडे जाऊया या प्रकारच्या पेडीग्रीच्या विश्लेषणाद्वारे तुम्ही दिलेल्या जीन्स मधील जीन्स किंवा दोष डॉमिनंट किंवा रिसेस्सीव्ह आहे की नाही हे सांगू शकाल आणि जीन्स 22 व्या क्रोमोझोम पैकी एकावर स्थित आहे ज्याला तुम्ही ऑटोसोम म्हणता परंतु जीन डिफेक्टीव्ह जीन्स या विशिष्ट जोडीवर स्थित असल्यास फेनोटाइप कसा दिसेल ज्याला आपण सेक्स क्रोमोझोम म्हणतो तर त्यांचे वितरण किंवा त्यांचे विभक्तीकरण किंवा त्यांची अभिव्यक्ती खूप वेगळी आहे सेक्स क्रोमोझोमशी संबंधित काही विकार देखील आहेत उदाहरणार्थ हिमोफिलिया रक्त गोठण्याचा रोग आणि लाल हिरव्या कलरचे ब्लाइन्डनेस या विशिष्ट फेनोटाइपचे जीन्स X क्रोमोझोमवर स्थित आहेत तर एका कुटुंबात X क्रोमोझोम विभक्त होणारा फेनोटाइप कसा जोडला जातो ते पाहू जेव्हा आपण X क्रोमोझोम आणि त्यांच्या फिनोटाइपच्या अभिव्यक्तीबद्दल बोलता तेव्हा एक कॉम्प्लिकेशन होते जसे आपण सेंट्रल डॉग्मा मध्ये आणि क्रोमोझोम बद्दल देखील चर्चा केली आहे आपल्याकडे पुरुष आणि स्त्री आहेत सेक्स क्रोमोझोम रचना प्रत्येक लिंगासाठी युनिक आहे स्त्रीमध्ये उदाहरणार्थ तुमच्याकडे दोन X क्रोमोझोम्स आहेत तिथे Y नाही तर पुरुषांना एक X क्रोमोझोम आणि एक Y क्रोमोझोम मिळाले आहे म्हणून XY व्यक्ती जे पुरुष आहे किंवा XX व्यक्ती जी स्त्री आहे इथे म्युटंट एलील उपस्थित आहे की नाही यावर आपण फेनोटाइप दर्शवू शकतो किंवा दर्शवू शकत नाही तेच इथे सूचित केले आहे उदाहरणार्थ आपण असे गृहीत धरू की एका फेनोटाइपकडे पहात आहोत ज्याची रिसेस्सीव्ह कंडिशन आहे याचा अर्थ दोन्ही एलीलमध्ये म्युटंट एलील असणे आवश्यक आहे तरच तुमच्याकडे फेनोटाइप असेल क्रोमोझोमच्या दोन्ही प्रतींमध्ये म्युटंट एलील असाव तरच आपल्याकडे फेनोटाइप असेल स्त्रीच्या बाबतीत आपल्याकडे अशी स्थिती असू शकते ज्यात आपल्याकडे एक X क्रोमोझोम आहे ज्यात नॉर्मल वाइल्ड प्रकार एलील आहे दुसऱ्यामध्ये म्युटंट एलील आहे आणि स्त्री फिनोटाइप व्यक्त करू शकत नाही कारण ती तेथे सामान्य एलील घेऊन जाते परंतु पुरूषाच्या बाबतीत कारण तिथे फक्त एक X क्रोमोझोम आहे जर त्या X क्रोमोझोममध्ये म्युटंट एलील असेल तर केवळ पुरुषच फिनोटाइप व्यक्त करेल जरी फक्त एकच एलील उपस्थित असेल आणखी एक कॉम्प्लिकेशन आहे स्त्री जी कधीकधी फक्त एक म्युटंट एलील घेऊन जाते ती फेनोटाइप व्यक्त करू शकते कारण X इनऍक्टिव्हेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटनेमुळे स्त्रीमध्ये दोन X क्रोमोझोम्स असल्याने स्त्रीमध्ये असलेल्या जीन्सच्या प्रती पुरुषांमध्ये असलेल्या जनुकांच्या प्रतींच्या दुप्पट असतात डोसची भरपाई करण्यासाठी दोन X क्रोमोझोमपैकी एक सायलेन्सड केला जातो आणि हे सायलेनसिंग करणे रँडम आहे तर विशिष्ट पेशींमध्ये उदाहरणार्थ X क्रोमोझोम 2 निष्क्रिय होते विशिष्ट पेशींमध्ये X क्रोमोझोम 1 निष्क्रिय होते त्यामुळे बहुधा ते X क्रोमोसोम 2 असू शकते जे वाइल्ड प्रकारातील एलील निष्क्रिय असू शकते परिणामी आपण एक म्युटंट एलील व्यक्त करतो आणि आपण फेनोटाइप असणे समाप्त करू शकतो जरी आपण हेटेरोझायगस असलो तरीही आणि फेनोटाइप रिसेस्सीव्ह असला तरीही तर हे होऊ शकते हि X क्रोमोझोमसह येणारी गुंतागुंत आहे तरीही इनऍक्टिव्हेशन रँडम असल्याने आपण असे गृहीत धरतो की 50 पेशींमध्ये ते निष्क्रिय असू शकते आणि याप्रमाणे तरीही आपण X लिंक्ड जीन्सची फेनोटाइप अभिव्यक्ती रिसेस्सीव्ह किंवा डॉमिनंट आहे की नाही हे शोधू शकतो तुम्ही ते करू शकता तर रिसेस्सीव्ह स्थितीकडे पाहू तर तेच इथे दाखवले आहे ही वंशावळ एक ऑटोसोमल X लिंक्ड रिसेसिव्ह फेनोटाइप दर्शवते आणि आपण इथे पाहू शकतो की आपण एक नवीन चिन्ह सादर केले की आपल्याकडे एखाद्या सर्कलसारख्या किंवा काहीवेळा तो स्क्वेर असू शकतो व्यक्तीच्या आत बिंदू आहे ज्याला कॅरियर म्हटले जाते ते दर्शवते म्हणजे याचा अर्थ असा की ही लक्षणे नसलेली व्यक्ती आहेत परंतु डिफेक्टीव्ह एलील्स घेऊन जातात तर ते हेच दर्शवते तुम्ही असे का म्हणता या मॉडेलमुळे म्हणजे ती X लिंक्ड रिसेसिव्ह स्थिती आहे म्हणून जर तुमच्याकडे X लिंक्ड रोगाची रिसेसिव्ह कंडिशन असेल तर ते पुरुषावर जास्त परिणाम करेल कारण स्त्रीमध्ये इतर X मध्ये जीन्सची सामान्य प्रत असेल म्हणून ती व्यक्त होऊ शकत नाही परंतु पुरुषाच्या बाबतीत नेहमी जर त्या व्यक्तीला X क्रोमोझोम मिळाले ज्याच्या मध्ये डिफेक्टीव्ह एलील असेल तर तो फेनोटाइप दर्शवेल कारण तेथे फक्त Y क्रोमोझोम आहे जे X ला खरोखर पूरक नाही म्हणून अशा कुटुंबांमध्ये बहुसंख्य वेळा पुरुष बाधित होतात दुसरे म्हणजे बाधित पुरुष सामान्यतः अबाधित पालकांच्या पोटी जन्माला येतात कारण X आईकडून आला आहे वडील X क्रोमोझोम मुलाला पाठवणार नाही मग ती व्यक्ती मुलगी असेल कारण आपल्याला माहित आहे की जर मुलगा जन्माला यायचा असेल तर वडिलांनी Y क्रोमोझोम दिले पाहिजे म्हणून ते येत नाही हे आईकडून येते आणि आईला दुसरे X क्रोमोझोम मिळाले जे नॉर्मल असू शकते म्हणून ती कदाचित लक्षण दर्शवू शकत नाही परंतु ती कॅरियर आहे आणि आपण ते इथे पाहू शकतो उदाहरणार्थ इथे मुलगा बाधित आहे त्याची आई कॅरियर आहे परंतु असिम्प्टोमॅटिक दर्शवत नाही त्याचप्रमाणे तिची आई असिम्प्टोमॅटिक आहे परंतु डिफेक्टीव्ह एलील घेऊन जात आहे त्याचप्रमाणे तिची आई एक कॅरियर आहे जी लक्षणे दर्शवत नाही आई साधारणपणे एक असिम्प्टोमॅटिक कॅरियर असते आणि पुरुष नातेवाईकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो तर त्याचप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तुम्ही कुटुंबात परत जाऊ शकता आपल्याला असे आढळेल की काही पुरुष बाधित झाले आहेत जे आईशी संबंधित आहेत कारण जर त्या X क्रोमोझोमचा परिणाम पुरुषांमध्ये झाला तर नक्कीच तो एक फिनोटाइप दर्शवेल त्याच्याकडे दुसरी प्रत वाइल्ड प्रकारची प्रत नाहीये वडिलांवर परिणाम झाला आणि आई कॅरियर असेल तर महिला बाधित होऊ शकतात हे वडिलांद्वारे मुलीकडे संक्रमित केले जाऊ शकते ते तुम्ही इथे पाहू शकता तसे आहे परंतु जर आईने देखील या X क्रोमोझोममध्ये योगदान दिले आणि जर ती कॅरियर असेल तर मुलीवरही परिणाम होऊ शकतो कधीकधी असे घडते आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक घटना आहे ज्याला X इनऍक्टिव्हेशन म्हणतात कधीकधी ते तिरकस असू शकते ते नॉन रँडम असू शकते याचा अर्थ बहुतेक पेशींमध्ये एलील ज्यामध्ये आहे वाइल्ड प्रकारचे एलील क्रोमोझोम निष्क्रिय असू शकतात म्हणून जरी ती एक रिसेसिव्ह कंडिशन असली जर तुम्ही हेटेरोझायगस असाल तरीही तुम्ही एबनॉर्मल X इनऍक्टिव्हेशन मुळे फेनोटाइप दर्शवाल तर इथे काय महत्वाचे आहे की या प्रकारच्या इनहेरिटन्स मध्ये तुम्हाला पुरुष ते पुरुष प्रसार सापडणार नाही कोणत्याही पिढीमध्ये तुम्हाला पुढच्या पिढीतील पुरुषाला फेनोटाइप प्रसारित करणारा पुरुष सापडणार नाही ते शक्य नाही कारण ते X क्रोमोझोममध्ये आहे म्हणून जर आपण फेनोटाइप मध्ये पाहिले तर ते विभक्त होत नाही मग आपण जे काही फेनोटाइप पहात आहोत ते X लिंक्ड रिसेसिव्ह असू शकते आपण मूळ नियम वापरून हे समजून घेता की फेनोटाइप X लिंक्ड किंवा ऑटोसोमल डॉमिनंट रिसेसिव्ह असू शकतो तर तुम्ही एक हायपोथेसिस घेऊन आलात आणि जर तुम्ही एकाच जीनोटाइप असलेल्या अनेक कुटुंबांमध्ये ते लागू करू शकत असाल तर हे अधिकाधिक स्पष्ट होते की ही खरोखरच इन्हेरीटन्सची पद्धत आहे तर असे या पद्धतीने तुम्ही करता आपण दुसऱ्या कंडिशनकडे जी आहे X लिंक्ड डॉमिनंट कंडिशन त्या स्थितीकडे पाहू जरी एक एलील डिफेक्टीव्ह असेल तर आपण स्त्रीच्या बाबतीत फेनोटाइप दर्शवाल तर इथे हे दोन्ही पैकी एका लिंगवर परिणाम करते परंतु पुरुषांपेक्षा स्त्रीया अधिक असतात सहाजिकच तुम्हाला माहीत आहे जर ती स्त्री असेल तर ती पुढच्या पिढीतील दोन व्यक्तींना हे X क्रोमोझोम देणार आहे म्हणून स्त्रियां पासून ते अधिक संख्येने व्यक्तींकडे जाईल म्हणून आपल्याकडे त्यापैकी ते अधिक असतील आणि बहुतेकदा ते स्त्री असतील तर हे तेच आहे सहसा कमीतकमी एक पालक बाधित होतो कारण डॉमिनंट कंडिशनमध्ये आपण अपेक्षा कराल की वडील किंवा आई किंवा ते दोघे फेनोटाइप दर्शवू शकतील परंतु स्त्रीया बहुतेक वेळा पुरुषांपेक्षा अधिक सौम्य किंवा अधिक विविधतेने बाधित होतात कारण एक फरक म्हणजे पेशींची संख्या ज्यामध्ये दिलेला X निष्क्रिय आहे कारण पुन्हा X इनऍक्टिव्हेशन ची स्थिती आहे म्हणून जर रोग असेल तर फेनोटाइप किती गंभीर आहे या दृष्टीने तुमच्यात परिवर्तनशीलता असेल बाधित स्त्रीच्या बाळाला मुलगा असेल किंवा मुलगी बाधित होण्याची 50 शक्यता असते कारण तिच्या मेयोसिस मधून तिला दोन X क्रोमोझोम मिळाले आहेत ती कॅरियर किंवा हेटेरोझायगस असल्यास ती भेट देणार आहे तिच्या 50 जर्म सेलने क्रोमोझोम बाधित असेल त्यामुळे 50 संधी आहे त्यामुळे एक बाधित पुरुष त्याच्या सर्व मुली पण त्याच्या मुलांपैकी कोणीही बाधित होत नाही कारण ज्या क्षणी तो त्याच्या शुक्राणूमध्ये सेक्स क्रोमोझोमचे योगदान देतो ते शुक्राणू जे काही अंडे ते फलित करते त्यामुळे मुलगी होणार आहे मुलगा नाही तर जर ते X लिंक्ड असल्यास मुलगी बाधित होईल तर अशाप्रकारे तुम्ही खरोखरच कुटुंबाकडे पाहता आणि एक हायपोथेसिस किंवा एखादी सूचना घेऊन येतात की आपण पहात असलेला फेनोटाइप हा एक डॉमिनंट आहे रिसेस्सीव्ह आहे आणि तो काय आहे तर इतर क्रोमोझोम्स कडे पाहुयात सेक्स क्रोमोझोम जे Y क्रोमोझोम आहे ते पाहू हे अतिशय मनोरंजक आहे कारण Y क्रोमोझोम आपल्या पेशीतील सर्वात लहान क्रोमोझोम आहे आणि ते सामान्यसाठी सर्व आवश्यक जीन्स घेऊन जात नाही जे पुरुष आणि स्त्री दोघांसाठी आवश्यक असलेले कार्य आहे कारण स्त्रीमध्ये Y क्रोमोझोम नसतात तरीही ते नॉर्मल असतात तर त्यात जीन्स आहेत जी पुरुषत्वामध्ये योगदान देतात जसे की पुरुषात विकसित होणे वर्तन प्रजनन क्षमता शुक्राणूंची कार्ये आणि तत्सम म्हणूनच खरंच तुम्हाला कुटुंबात चालणाऱ्या Y क्रोमोझोमशी जोडलेला कोणताही विकार दिसत नाही कारण जर Y क्रोमोझोम मध्ये दोष असतील तर पुरुष भ्रूण तयार होणार नाही किंवा Y क्रोमोझोम मध्ये दोष असल्यास प्रजनन क्षमता बाधित होईल म्हणून ते कुटुंबात चालत नाही म्हणून तुम्हाला Y क्रोमोझोमशी जोडलेला विकार दिसत नाही तर हे एक काल्पनिक कुटुंब आहे जर Y क्रोमोझोमशी जोडलेले फेनोटाइप असेल तर ते असे दिसेल तर हे नेहमी पुरुषाकडून पुरुष ते पुरुष असावे ते दुसऱ्या मार्गाने जात नाही त्याचा परिणाम होतो त्याचा परिणाम फक्त पुरुषांवर होतो नेहमीच एक अबाधित वडील असतात कारण त्यांनी Y त्यांच्या वडिलांकडून घेतले आहेत बाधित माणसाच्या सर्व मुलांवर परिणाम होतो तर हे तुम्ही वापरत असलेले मूळ नियम आहेत परंतु कुटुंबात चालणाऱ्या क्वचितच कोणतेही कंडिशन्स असतील ज्या Y क्रोमोझोमत्राशी जोडलेल्या आहेत तर हि एक कंडिशन आहे हे इथे दाखवले आहे जसे की आपल्याकडे Y आहे जे डिफेक्टीव्ह एलील आहे ते कुटुंबात कसे प्रसारित केले जाईल तर हे आपल्या जीनोमवर उपस्थित असलेल्या सर्व जीन्ससाठी आहे क्रोमोझोमच्या 23 जोड्या ऑटोसोम आणि X क्रोमोझोम परंतु माइटोकॉन्ड्रिया असलेल्या एका ऑर्गेनाल मध्ये आपल्याकडे DNA देखील आहे आणि ते म्हणजे पेशींच्या कार्यासाठी माइटोकॉन्ड्रिया खूप महत्वाचे आहे कारण ते ऊर्जा प्रदान करते आणि माइटोकॉन्ड्रियाचे स्वतःचे DNA आहे आणि DNA डिफेक्टीव्ह असल्यास तुमच्याकडे कंडिशन्स असू शकतात अशा कंडिशन्स आहे ज्या बाधित करू शकतात मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहेत माइटोकॉन्ड्रियल DNA मधील दोषामुळे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत शिवाय माइटोकॉन्ड्रियल DNA देखील प्रसारित केला जातो आपल्याला आपल्या पालकांकडून माइटोकॉन्ड्रियल DNA प्राप्त होतो तर जर तो DNA डिफेक्टीव्ह असेल तर तो कसा प्रसारित होईल हा एक विशिष्ट प्रश्न आहे ज्याचा आपण इथे विचार करण्याचा प्रयत्न करीत आहात कारण फेनोटाइप खूप अतिशय युनिक आहे विभाजन अतिशय युनिक आहे तर तेच तुम्ही इथे पाहत आहात तर एक कुटुंब आहे जे काढलेले आहे वंशावळ आहे आणि आपण माइटोकॉन्ड्रियल डिसऑर्डरकडे पहात आहोत आणि आपण पाहिले की त्यापैकी मोठ्या संख्येने महिला बाधित आहेत माइटोकॉन्ड्रियल DNA बद्दल एक युनिक गोष्ट बघूया कारण तुम्हाला जो माइटोकॉन्ड्रियल DNA प्राप्त होतो तो तुम्हाला प्राप्त होतो तुम्ही पुरुष असाल तुम्ही मुलगा असाल तुम्ही मुलगी असाल तुम्हाला तुमच्या आईकडून माइटोकॉन्ड्रियल DNA प्राप्त होतो कारण आहे तुमच्याकडे एक पेशी आहे जी अंडी आहे जी अद्याप फलित झालेली नाही आणि त्यात माइटोकॉन्ड्रिया आहे जे माइटोकॉन्ड्रियल DNA वाहते जे गोलाकार आहे आणि त्याला काही विशिष्ट जीन्स मिळाले आहेत जे ट्रान्सक्राइबड्ड आहेत प्रोटिन्स बनवतात जी माइटोकॉन्ड्रियल कार्यासाठी आवश्यक आहेत आता मनोरंजक गोष्ट अशी आहे की जेव्हा अंडी आणि शुक्राणू फ्यूज होतात ज्याला फलित अंडी किंवा झायगोट म्हणतात रोचक पैलू म्हणजे शुक्राणूंचे माइटोकॉन्ड्रिया गर्भात फलित अंड्यात संक्रमित होत नाही तर केवळ आईचे माइटोकॉन्ड्रियल माइटोकॉन्ड्रियाच अंड्यात टिकून राहते केवळ DNA वाहून आणणाऱ्या न्यूक्लियस लाच अंड्यात फ्यूज करण्याची परवानगी आहे म्हणूनच जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही तुमच्या माइटोकॉन्ड्रियल DNA चे पुढच्या पिढीला योगदान देत नाही ती नेहमीच योगदान देणारी आई असते तर जर एखादा दोष तुमच्या माइटोकॉन्ड्रियल DNA मध्ये विकसित झाला असला तर तो दोष पुढच्या पिढीला जात नाही तुम्हाला तुमच्या आईकडून डिफेक्टीव्ह DNA प्राप्त होऊ शकतो परंतु तुम्ही ते योगदान देणार नाही किंवा पुढच्या पिढीसाठी ते वेगळे करणार नाही म्हणूनच माइटोकॉन्ड्रियल DNA दोषामुळे उद्भवलेल्या या विशिष्ट फेनोटाइपचा इनहेरिटन्स पॅटर्न खूप वेगळा असणार आहे तर आपण खरोखर त्याचे विश्लेषण कसे करता हे दोन्ही लिंगांवर परिणाम करते कारण तुम्हाला माहीत आहे की आई पुरुष आणि स्त्री दोघांनाही योगदान देते आणि अंडी तसेही आईनेच दिली आहे आणि ती पुरुष किंवा स्त्रीमध्ये विकसित होईल की नाही हे शुक्राणूंवर अवलंबून असते परंतु शुक्राणू माइटोकॉन्ड्रियल DNA मध्ये योगदान देत नाही हे सहसा बाधित आईकडून इनहेरिटन्सने मिळते आई कॅरियर आहे किंवा ती एखाद्या विशिष्ट विकाराची लक्षणे दर्शवत आहे डी नोव्हो म्यूटेशनमुळे होऊ शकते म्हणजे म्यूटेशन हे अंड्यातच येऊ शकते उदाहरणार्थ अंड्यात कसा तरी माइटोकॉन्ड्रिया होता ज्यात काहीतरी दोष होता आणि म्हणूनच ते भ्रूण विकसित झाले याला डी नोव्हो म्हणतात म्हणजे जर्म पेशींमध्ये नवीन म्यूटेशन येत आहे हे वडिलांद्वारे संक्रमित होत नाही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वडील गर्भामध्ये असलेल्या माइटोकॉन्ड्रिया मध्ये योगदान देत नाहीत हे अत्यंत व्हेरिएबल क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स आहेत कारण डिफेक्टीव्ह DNA असलेल्या माइटोकॉन्ड्रियाच्या संख्येच्या बाबतीत तुमच्यात फरक असू शकतो जर बहुतेक माइटोकॉन्ड्रियाला डिफेक्टीव्ह DNA मिळाला असेल तर आपण एक फिनोटाइप दर्शवणार आहात जे गंभीर असू शकते जर ते 10 DNA असेल किंवा 10 माइटोकॉन्ड्रिया खराब DNA असेल तरच तुमची लक्षणे सौम्य असू शकतात तर तुमच्याकडे प्रकटीकरणांमध्ये भिन्नता असेल यालाच हेटरोप्लास्मी म्हणतात हा शब्द आहे जो वर दर्शविला गेला आहे आणि त्याला मॅट्रिलिनियल इनहेरिटन्स म्हटले जाते याचा अर्थ ते नेहमी आईद्वारे आणि वारंवार हेटरोप्लास्मीद्वारे प्रसारित केले जाते म्हणजे ती एक भिन्नता आहे असे नाही की पेशीतील प्रत्येक माइटोकॉन्ड्रिया डिफेक्टीव्ह आणि बदलणारे आहे जेव्हा पेशी विभाजित होते तेव्हा माइटोकॉन्ड्रिया दोन डॉटर सेल्स मध्ये कसे वितरीत केले जाते जे सेल सामान्यपणे कार्य करेल की नाही हे ठरवते असे घडले की दोन डॉटर सेल्स पैकी एकाला बहुतेक खराब माइटोकॉन्ड्रियाचा वारसा मिळाला त्याला खराब DNA आहे ती पेशी इतर पेशींइतकी चांगली कार्य करू शकत नाही जी बहुतेक चांगल्या माइटोकॉन्ड्रिया मिळवण्यासाठी पुरेसी भाग्यवान आहे तर फिनोटाइप किती गंभीर माइटोकॉन्ड्रिया किती खराब DNA वारशाने मिळाला आहे या संदर्भात त्या पेशीचे ओझे काय आहे यावर अवलंबून आहे तर म्हणूनच तुम्ही दाखवता किंवा तुम्हाला एक फरक दिसतो तर हे दोघे की Y क्रोमोझोम जे पुरुषाद्वारे मुलाला संक्रमित केले जाते त्याचप्रमाणे आईने पुढच्या पिढीला माइटोकॉन्ड्रियल DNA प्रसारित केले जे केवळ दोन सेक्सपैकी एकाद्वारे चालते खरोखरच खूप मनोरंजक आहे हे लोकांना आपण कसे विकसित झालो हे समजण्यास मदत करते तर हे तुम्हाला माहिती आहे ही अशी एक गोष्ट आहे मी तुम्हाला सर्वांना डेनिस वेनेमा यांनी लिहिलेल्या या विशिष्ट ब्लॉगवर जाण्याची शिफारस करतो तिने एक सुंदर ब्लॉग लिहिला आहे की Y क्रोमोझोम आणि X क्रोमोझोम खरोखरच तेथे DNA सिक्वेन्स आहेत ज्याचा वापर करून आपण कसे विकसित झालो याचे विश्लेषण करण्यासाठी समजून घेऊ शकतो तर आपण खरोखर माइटोकॉन्ड्रियल सिक्वेन्स किंवा जीनोम सिक्वेन्स काय असू शकतात याबद्दल बोलू शकतो जिथे जिथून आपण उत्क्रांत झालो आपण बोलतो की आपण सर्व आफ्रिकेतून विकसित झालो आहोत तर हे आहे ते आहे ती एक मिथक आहे की ती एक वास्तविकता आहे हे शक्य आहे का आपण वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध करू शकतो का आणि आपण सर्वजण परिक्रमेमध्ये कुठेतरी एका सामान्य पूर्वजातून उत्क्रांत झालेलो आहोत हे हायपोथेसिस बळकट करण्यासाठी लोकांनी DNA साहित्याचा की वापर केला आहे तर Y आणि Y क्रोमोझोम आणि माइटोकॉन्ड्रिया वापरून या हायपोथेसिसची चाचणी करणे इतके सोपे का आहे हे या वस्तुस्थितीमुळे आहे उदाहरणार्थ तुमच्याकडे भिन्न माइटोकॉन्ड्रिया म्हणजे त्यांच्या DNA सिक्वेन्स मध्ये फरक आहे बरोबर आणि तीन व्यक्ती आणि ते लग्न करत राहतात आणि तुमच्याकडे मोठी लोकसंख्या आहे सिक्वेन्स फरक बघून आपण खरोखरच शोधू शकाल की माइटोकॉन्ड्रियाची बीज पेरणारी मूळ आई कोण असू शकते तर आपल्यासाठी हे पाहणे सोपे आहे कारण नेहमी आई पुढच्या पिढीला माइटोकॉन्ड्रियाचे योगदान देते त्याचप्रमाणे आपण Y क्रोमोझोम किंवा सिक्वेन्स वापरू शकतो आणि जे उदाहरणार्थ व्यक्ती1 व्यक्ती2 व्यक्ती3 Y क्रोमोझोम जीन सिक्वेन्स आणि या सिक्वेन्समध्ये भिन्नता आहे आपण खरोखरच ते शोधू शकतो आणि आपण पेडीग्री समजून घेऊ शकतो मूळ वडील कोण आहेत आणि मग लोकसंख्या कशी मिसळली आहे आणि हे केवळ तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही माइटोकॉन्ड्रिया आणि Y क्रोमोझोम शोधले असेल कारण तुम्हाला माहित आहे की विभक्ती एकतर वडिलांकडून किंवा आईकडून आहे तथापि जर आपण उदाहरणार्थ ऑटोसोमल जीनचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असाल तर ते खूप कठीण आहे कारण आपण आता शोधू शकत नाही कारण सर्व प्रकारचे मिश्रण आहे हे समजणे फार कठीण होईल की हे दोन पालकांपैकी एकाकडून आले आहे की दोघांमुळे आणि असेच तर हे अत्यंत कठीण आहे तर बहुतेक अभ्यास जिथे लोकांनी लोकसंख्येची गतिशीलता किंवा लोकसंख्येचे स्थलांतर उत्क्रांती समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी Y क्रोमोसोम आणि माइटोकॉन्ड्रिया मधील सिक्वेन्स मधील फरक पाहिला आणि दुवा साधण्याचा प्रयत्न केला आणि एक हायपोथेसिस आणली आणि त्यापैकी एक अभ्यास भारतातून हैदराबाद येथील एका गटाने केला त्यांनी खरोखर या माइटोकॉन्ड्रिया आणि Y क्रोमोझोम सिक्वेन्सचा आधार घेतला आणि एक हायपोथेसिस मांडले जे सूचित करते की आपले पूर्वज सुमारे 200000 वर्षांपूर्वी उत्क्रांत झाले आहेत इथे कुठेतरी उत्तर आफ्रिका आणि ते कदाचित समुद्र किनाऱ्या जवळ स्थलांतरित झाले हे तुम्हाला माहीत आहे लोकांना वाटले की ही पट्टी अशा प्रकारे गेली परंतु आपल्याला जे समजले ते बहुधा ते समुद्री मार्गाने गेले ते जमिनीच्या मार्गाने गेले नाहीत परंतु बहुधा ते समुद्री मार्गाने जगाच्या इतर भागात गेले हे सध्याचे हायपोथेसिस आहे हे सर्व माइटोकॉन्ड्रियल DNA सिक्वेन्स आणि ते कसे प्रसारित केले जातात आणि Y क्रोमोझोम कसे प्रसारित केले जातात सिक्वेन्स व्हेरिएशन काय आहेत याविषयी आपल्या समजुतीमुळे होते तुम्ही याचा वापर तीन पिढ्या चार पिढ्यांपलीकडे जाऊन शेकडो पिढ्या मागे जाऊ शकता आणि जगातील इतर वंशांच्या संबंधात आपण कसे संबंधित आहोत हे सांगू शकाल तर हि आहे जेनेटिक्सची शक्ती आणि या विशिष्ट अध्यायात आपण तेच पाहिले आपण पुढील आठवड्यात भेटू